तर या व्याख्यानमालेत आपण भौतिक म्हणू शकू अशा डिझाइनची पडताळणी किंवा डिझाइनर च्या महत्वपूर्ण स्टेप्स बघत आहोत मी लेआउट तयार करताना काही नियमांचे अनुसरण केले पाहिजे डिझाईन नियम असे म्हणतात प्रथम आपण व्हीएलएसआय लेआउट डिझाइनच्या संदर्भात डिझाइन नियम काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया पहिले वाक्य महत्वाचे आहे आपण पहाल की प्रोसेसर जटिल होत आहेत म्हणूनच एका लेआउटवर आपल्याकडे कोट्यावधी आयताकृती आकार आहेत आता हे कसे समजेल की हे कोट्यावधी आयताकृती आकार ज्या प्रकारे ते घालण्यात आले आहेत यामुळे आम्ही तयार करण्याचा प्रयत्न करीत असलेल्या सर्किट्सच्या योग्य कार्याचा परिणाम होईल तेथे बरेच मुद्दे असू शकतात दोन तारा खूप जवळ असू शकतात शॉर्ट सर्किट असू शकतात किंवा तारांची रुंदी कदाचित त्या कपड्यांमधील काही अपूर्णतेमुळे असू शकत नाही ब्रेक होऊ शकतो किंवा तो खूप अरुंद झाला आहे रेझिस्टन्स व्हॅल्यू वाढल्यामुळे अनावश्यकपणे तर असे बरेच प्रश्न आहेत जे बनावट दरम्यान घडतात डिव्हाइस किंवा सर्किट बिघाड होऊ शकते तर डिझाईन नियम म्हणतो की मी अंगठाचा काही नियम निर्दिष्ट करू शकतो जसे की एक वायर सांगा एक धातू सांगा यावर मी मांडत आहे मी सांगतो की वायरची किमान लांबी ही असावी आणि 2 तारांमधील किमान अंतर हे असावे हे माझे डिझाइन नियम असतील एकदा लेआउट तयार झाल्या म्हणजे पुन्हा वेगळ्या आयताकृती आकारांचा एक संच थर तर स्वयंचलित साधन वापरून मी हे डिझाइन नियम सर्वांसाठी समाधानी आहे की नाही हे सत्यापित करू शकतो आयत आणि आयताचे जोड जे योग्यरित्या संवाद साधू शकतात तर हे जटिल आणि वेळ उपभोग प्रक्रिया आहेपरंतु हे सर्वकाही टिकाऊ आहे तर हा मूळ उद्देश आहे तर डिझाइनरची गुंतागुंत समजणे कठीण आहे बनावट प्रक्रिया तेथे उद्भवू शकणार्या दोष त्यामुळे निराकरण म्हणजे विभाजन करणे परिभाषित करणे डिझाइन नियमांचा संच हे डिझाइन नियम ते दरम्यान एक प्रकारचे इंटरफेस म्हणून कार्य करतात डिझाइनर आणि प्रत्यक्षात प्रक्रिया अभियंता बनावट व्यक्ती डिझाइनचे नियम असू शकतात संकुचितवादी किंवा आक्रमक संकुचितवादी म्हणजे मी मुद्दाम असे म्हणतो की वायरची लांबी असावी हे आवश्यकतेपेक्षा अधिक आहे कारण मी बनावट प्रक्रियेतील भिन्नता सहनशीलता लक्षात ठेवत आहे तर वायरची रुंदी थोडीशी असेल परंतु मी सुरुवातीस गेलो तर ते थोडे सहन केले जाऊ शकते असे म्हणायला सुरूवात करा की वायरची रुंदी इतकी जास्त असावी त्याचप्रमाणे वेगळेपण तारा दरम्यान मी निर्दिष्ट केल्यास त्यांना पुरेसे वेगळे करावे लागेल त्यामुळे देखील फॅब्रिकेशन अपूर्णता त्यांच्या दरम्यान शॉर्ट सर्किट होणार नाही तर हे आहे समजून घेणे परंतु त्याचा अर्थ असा आहे की जर आपण या अर्थाने संकुचितवादी असाल तर एकूण अर्थ क्षेत्र वाढत जाईल म्हणजे विलंब झाल्यामुळे आपली कार्यक्षमता वाढत जाईल परंतु असल्यास आपण आक्रमक आहात आपण अनावश्यकपणे तारा विस्तीर्ण किंवा वेगळे करणे वाढवित नाही मग आपण कार्यक्षमता वाढविण्याबद्दल बोलत आहात जे शक्यतो काही अपयशामुळे उत्पादित केलेल्या योग्य चीपच्या टक्केवारीवर उत्पादन कमी होऊ शकते तर ही तडजोड आहे तर डिझाइन नियम प्रत्यक्षात पहात असतील हे असे काही निर्बंध निर्दिष्ट करतात आयताकृती संदर्भात भौमितिक निसर्गाने आम्ही त्याला येथे लेआउट कलाकृती असे संबोधत आहोत आता हे नियम किमान रूंदी आणि किमान वेगळे किंवा अंतर नियम आहेत आणि ते तार किंवा ऑब्जेक्ट्स दरम्यान समान लेयरवर किंवा वेगवेगळ्या स्तरांवर लागू होतात आता तर या नियमांचे पालन केले जाते नंतर प्रक्रिया वेफर्सवरील नमुने सर्वात जास्त असल्याचे सुनिश्चित केले जाते संभाव्यत टोपोलॉजीटिकवून ठेवू शकेल आणि योग्य डिझाइन होईल त्यामुळे हे डिझाइनर आपल्यासाठी सोपे होईल आता वापरलेले बहुतेक डिझाइन नियम म्हणजे कधीकधी ते व्यवहारात असतात त्यांना स्केलेबल म्हणतात स्केलेबल म्हणजे हे नियम पॅरामीटर लॅम्ब्डाच्या संदर्भात परिभाषित केले जातात जसे आपण म्हणू या तर आम्ही निर्दिष्ट करतो की एक वायर आपण 2 वायर चालू असल्याचे सांगू या तर नियम असे म्हणू शकेल वायरची किमान रुंदी दोनदा लॅम्ब्डाच्या असेल आणि त्यातील किमान अंतर असेल तारा लॅम्बडा असतील पण लॅम्बडाचे माझे मूल्य काय आहे हे मी सांगत नाही माझे तंत्रज्ञानाचे उपकरण कमी केल्याने लहान आणि लहान होत आहे लॅम्बडाचे मूल्य आहे लहान आणि कमी होत जात आहे किंचित बोलणे लॅम्बडा हे आकाराचे सूचक आहे सर्वात लहान ट्रान्झिस्टरचे चॅनेल सामान्यत 2 लँबडा द्वारे म्हणून दर्शविले जाते तर अर्धा सर्वात लहान ट्रान्झिस्टर आकार आहे ज्याला लॅम्बडा म्हणून मानले जाऊ शकते आता म्हणून तंत्रज्ञान मोजमाप 0 25 मायक्रॉन तंत्रज्ञानाचे म्हणणे आहे आपण कमी केले 0 18 मायक्रॉन तंत्रज्ञान तर आपल्या डिझाइनचे नियम बदलले नाहीत परंतु लॅंबडाचे मूल्य बदलले आहे पण अर्थातच आज सखोल सबमायक्रॉन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात म्हणूनच हे केवळ स्केलेबल डिझाइन नियम लागू होणार नाहीत काही इतर डिझाइन नियम देखील वाढविले आहेत जे काही निरपेक्ष आधारावर मूल्ये आहेत यापुढे लॅम्बडावर आधारित नाहीत तर परिणाम अधिक जटिल बनतात तर हे आहे मी काय नियम नमूद केले आहेत ते पोर्ट केलेले आहेत किंवा प्रक्रिया तंत्रज्ञानाच्या मालिकेवर पोर्ट केले जाऊ शकतात वेळेसह आकर्षित आणि सखोल सबमायक्रॉन डिझाइनसाठी आम्हाला काही परिपूर्ण डिझाइन नियम वापरण्यास भाग पाडले जाऊ शकते कारण सर्व स्तरांचे स्केलिंग तेथे तितकेच कार्य करत नाही आता लेआउट कसे दर्शविले जाते आम्ही आधीच्या लेक्चर्स दरम्यान हे पाहिले आहे आम्ही एक योजनाबद्ध लेआउट वापरू शकतो आपला योजनाबद्ध लेआउट कोठे प्रतीकात्मक आहे वेगवेगळ्या ऑब्जेक्ट्सशी संबंधित आयत द्वारे दर्शविलेले आणि आम्ही काही रंग कोडिंग वापरतो आपल्याकडे असलेले आरेख तुम्हाला आठवते त्याप्रमाणे प्रत्येक थर भिन्न रंगाने दर्शविला जातो हे पूर्वी पाहिले येथे एक सीएमओएस इन्व्हर्टर आम्ही यासारखे योजनाबद्ध स्वरूपात प्रतिनिधित्व केले होते आम्ही कुठे रंग कोडिंग वापरु निळा म्हणजे धातू लाल म्हणजे पॉलीसिलिकॉन राखाडी अर्थ प्रसार म्हणजेच एन प्रसार आणि या बाजूला तपकिरी रंगाचे पी प्रसार आणि संपर्क संमेलनसाठी काळा आहे आम्ही हे देखील पाहिले आहे की काठीच्या अधिक संक्षिप्त रुपात प्रतिकात्मक मांडणीचे प्रतिनिधित्व केले जाऊ शकते आकृतीमध्ये प्रत्येक वस्तूद्वारे एक रेखा दर्शविली जाते तुम्हाला आठवतंय की आम्ही हाच लेआउट पाहिला होता या सारख्या स्टिक आकृतीद्वारे कॉम्पॅक्ट पद्धतीने प्रतिनिधित्व केले जाऊ शकते समजा आपल्याकडे आहे नियमांमध्ये डिझाइन प्रवेश आम्ही आधीच नमूद केले आहे की धातूची ओळ किमान 3 लॅम्बडा रुंद असणे आवश्यक आहे मी येथे एक ओळ म्हणून दर्शविले असले तरीही मला माहित आहे की ही आयत रुंदी असेल 3 लॅम्बडा तर जर मला हे माहित असेल की या धातू आणि पॉलीसिलिकॉन लाइन दरम्यानचे विभाजन 3 लॅम्बडाअसेल नंतर मला आधीच माहित आहे की हे वेगळे करणे 3 लांबडा असेल तर डिझाइन नियमातून मी थेट माझ्या स्टिक आकृत्यास माझ्या लेआउटमध्ये रूपांतरित करू शकतो फायदा आम्ही मिळवितो तर आपण फार लवकर एमओएस ट्रान्झिस्टर फॅब्रिकेशन बेसिक पाहू तर तुम्हाला माहिती आहे की एन चॅनेल ट्रान्झिस्टर अशा प्रकारे तयार केले आहे जेथे सबस्ट्रेट पी टाइप सबस्ट्रेट वर तेथे 2 आहेत मी तयार केलेले प्रसार प्रदेश अत्यंत डोप्ड एन क्षेत्रे तर एक स्त्रोत आहे एक निचरा आहे आणि त्यामध्ये एक ऑक्साईड इन्सुलेशन लेयर आहे ज्याच्या वर पॉलिसिलिकॉन लेयर तयार केला आहे जे द्वार बनवते तर गेट्सवर योग्य व्होल्टेज लावून चॅनेलमध्ये इलेक्ट्रॉन काढता येतील आणि चॅनेल आयोजित करू शकते किंवा आयोजित करू शकत नाही समतेचे सर्किट असे दिसते आता तुम्ही पहा ट्रान्झिस्टरसाठी तर हे प्रत्यक्षात असेच आहे एका बाजूला प्रसार आणि दुसर्या बाजूला मधे आणि वर काहीही नाही तेथे एक सॉलिड पॉलीसिलॉन ब्लॉक आहे परंतु आम्ही जेव्हा मांडणी दर्शवितो तेव्हा आम्ही त्या दरम्यान जोडणी दर्शवित नाही एक घन आयत म्हणून प्रसार आणि आम्ही पॉलिसिलिकॉनला थोडासा घन आयत म्हणून देखील दर्शवितो परंतु हे समजले जाते की ज्या प्रदेशात अतिव्यापी क्षेत्र आहे तो पसरलेला हरित प्रदेश आहे प्रत्यक्षात तेथे नाही परंतु ही केवळ संमेलनाची बाब आहे म्हणून आमच्या प्रतीकात्मक लेआउटमध्ये किंवा योजनाबद्ध लेआउटमध्ये आम्ही हे असे दर्शवितो सतत आयत हे मी सादर करतो तर येथे ट्रान्झिस्टर या सारख्या स्कीमॅटिक वर दर्शविले जाते घन हे वरचे दृश्य आहे खालच्या थरात आणि ज्याच्या वर पॉलिसिलिकॉन थर आहे त्याचा प्रसार लाल रंगात ते द्वार आहे त्याचप्रमाणे पी टाइप एमओएस ट्रान्झिस्टर अगदी समान आहे फक्त हे एन टाईप वर तयार केले आहे थर किंवा विहीर तेथे एपी प्रकार प्रदेश पसरणे आणि त्याचप्रमाणे ऑक्साईड तर रंग येथे अधिवेशन प्रसार प्रदेशासाठी तपकिरी आहे आणि प्रसार आणि पॉलिसिलिकॉनच्या थरच्या वरच्या बाजूस धातूचे अनेक स्तर असू शकतात 1 धातू 2 3 4 5 आणि उर्वरित जागा इन्सुलेट ऑक्साईडआहे आपण त्यास जाड ऑक्साईड आणि तेव्हा आवश्यकतेनुसार हे कनेक्शन शो सारख्या स्तरांवर कनेक्शन असू शकतात मेटल 1 पॉलिसिलिकॉन दरम्यान हे धातू 1 आणि मेटल 2 दरम्यान दर्शविते हे वायर आहेत कनेक्शन किंवा संपर्क जोडणी मी अधिवेशने बोललो होतो तर पॉलिसिलिकॉन वायर लाल रंगात दर्शविली जाते एन प्रकार प्रसारासाठी प्रसार हिरवा आहे तपकिरी रंगात पी प्रकार प्रसार निळा 1 धातू 2 जांभळा आणि व्हायर्सचे संपर्क काळा रंग दर्शवितात तर हे आणखी एक उदाहरण आहे जे 2 ट्रान्झिस्टर एक एन प्रकार एक पी प्रकार दर्शवते एका ट्रान्झिस्टरचा स्रोत इतर ट्रान्झिस्टरच्या नाल्याशी जोडलेला आहे तर कदाचित आम्ही प्रयत्न करीत आहोत एक इन्व्हर्टर तयार करण्यासाठी तर हा मध्यवर्ती बिंदू आहे जिथून आपण आउटपुट घेणार आहोत अर्थात इनपुट कनेक्शन दर्शविलेले नाहीत परंतु हे अपूर्ण इन्व्हर्टर योग्य आहेत आता मी म्हटल्याप्रमाणे डिझाइनचे नियम ते यासारखे दिसतील प्रथम प्रकारचे डिझाइन नियम आहे आयताचा आकार दिलेली वैशिष्ट्य रुंदी निर्दिष्ट करा मग किमान रूंदी किती असावी पहा हे सर्व किमान आहेत म्हणून मी 2 लांब्याच्या जागी 3 लॅम्बडा वापरल्यास कोणतीही हानी होणार नाही वैशिष्ट्ये अशा दोन आकारांच्या आयतांमधील अंतर तर किमान वेगळे कसे करावे तर येथे हे 2 लॅम्बडा म्हणून दर्शविले गेले आहे आता लेयरच्या आधारे ही व्हॅल्यूज बदल बनतील तर प्रत्यक्षात व्यावहारिक डिझाइनचे काही नियम येथे दर्शविले आहेत हे प्रमाणित डिझाइनवर आधारित आहे मोसीस नावाचा नियम तर हे नियम असे निर्दिष्ट करतात पॉलीसिलिकॉन जिथे गेट्स बनविले जातात त्या रूंदीची किमान रुंदी असणे आवश्यक आहे 2 लॅम्बडा वेगळे देखील 2लॅम्बडा प्रसार खाली जे खाली आहे प्रसार किमान रुंदी 3 लॅम्बडा आहे 2 समांतर प्रसरण दरम्यान वेगळे करणे देखील 3 लॅम्बडा असणे आवश्यक आहे धातू 1 वर जाताना आपण 3 लॅम्बडा परंतु वेगळे करणे धातूच्या एकासाठी 3 लॅम्बडा आहे परंतु आपण धातू पर्यंत जा 2 वेगळे करणे अधिक 4 लॅम्बडा असणे आवश्यक आहे म्हणून आपण लेयर वर जाताना वेगळेपण देखील वाढण्यास सुरवात होते हे देखील आपण लक्षात ठेवले पाहिजे इथे ट्रान्झिस्टर तयार झाले आहेत तर प्रसार विभाग आणि एक पॉलिसिलिकॉन प्रदेश आहे छेदनबिंदू आता आपण पाहू जेव्हा जेव्हा एखादा प्रसार आणि पॉलिसिलिकॉन आपल्यास छेदत असतो तेव्हा काही गोष्टी नमूद केल्या परंतु प्रसरण 3 लांबीचे रुंदीचे आणि पॉलिसिलिकॉन असू शकते रुंदीचे 2 लॅम्बडा तर हे किमान आहे 3 लॅम्बडा येथे 2 लॅम्बडा येथे आणि संबंधित या बाजूस आच्छादित किमान 2 लॅम्बडा असावा या बाजूस किमान 3 लॅम्बडा तिथे असायला हवे म्हणूनच आपण हे अतिरिक्त विभाजन न ठेवल्यास याचा अर्थ असा की हे पॉलिसिलिकॉनअतिरिक्त येथे प्रदेश तर काही बनावट चुकांमुळे आपण अशा परिस्थितीत येऊ शकताजिथे पॉलिसिलिकॉन संपूर्ण चॅनेल व्यापत नाही आणि तेथे एक प्रवाह चालू असेल आपण गेट वर अर्ज करत आहात त्या व्होल्टेजची पर्वा न करता त्याचप्रमाणे जेव्हा 2 पॉलिसिलिकॉनआणि डिफ्यूजन स्तर असतात तेव्हा ते संबंधित नसतात आणि 2 स्तर ते त्यांच्या दरम्यान 1 लॅम्बडा वेगळे असणे आवश्यक आहे तर असणे इष्ट नाही अशा प्रकारे आच्छादित करणे कारण ते चुकून ट्रान्झिस्टर बनू शकते त्यामुळे एक असणे आवश्यक आहे आणि वेगळे करणे त्याचप्रमाणे संपर्क अंतरासाठी संपर्कांमधे अंतर ठेवून पहा तेथे लॅम्बडा २ असावा संपर्क संपर्कांमधील अंतर आणि तेथे पॉलिसिलिकॉन लाइन चालू असल्यास तेथे असावे या पॉलिसिलिकॉन आणि या संपर्कांमधील पुन्हा 3 लॅम्बडा वेगळे करा हे बहुतेकसाठी आहे संपर्क पॉलिसिलिकॉन लेयर ते मेटल कॉन्टॅक्ट परंतु प्रसार संपर्कासाठी धातूपासून प्रसरण हे वेगळे करणे 4 लॅम्बडा असावे एकाकडून इतर 4 लॅम्बडा पुन्हा प्रसार प्रदेशापासून 4 लॅम्बडावर संपर्क साधा तर तेथे असल्यास पॉलिसिलिकॉन संपर्क आणि विसरणा संपर्काची बाजू आहे तर त्या प्रदेशाचा एक भाग असावा आच्छादित जे किमान 2 लॅम्बडा असले पाहिजे आता कनेक्शन मार्गे तर जर आपणास एम 2 ला एम 1 शी कनेक्ट करायचे असेल तर 2 साठी अशा संपर्कांचे विभाजन 4 लॅम्बडा आणि संपर्काचे आकार असावे आयताचे आंतरिकपणे 2 लॅम्बडा बाय 2 लॅम्बडा असावे आणि 4 बाजूचे विभाजन 1 असावे प्रत्येक लॅम्बडा चे आता ही अशी गोष्ट आहे ज्याला परवानगी नाही याचा अर्थ असा की आपण थेट कनेक्ट करू शकत नाही पॉलिसिलिकॉन आणि मेटल लेयर ज्याद्वारे कनेक्शन आहे केवळ 2 धातूंच्या दरम्यान आहे धातू 1 ते धातू २ म्हणून आमच्या पॉलिसिलिकॉन धातूशी जोडण्यासाठी आपल्याला या प्रकारचा संपर्क वापरावा लागेल बरोबर 3 लॅम्बडा ठीक आपण हे आधीचे पहिलेच पाहिले आहे तर आपल्याकडे सीएमओएस ट्रान्झिस्टर असू शकतो एनएमओएस आणि पीएमओएस ट्रान्झिस्टर वापरुन सीओएमएस इन्व्हर्टर आपण आमच्यासारखे स्कीमॅटिक लेआउट घेऊ शकता आधीपासून पाहिले आहे आणि स्किमॅटिक लेआउट देखील स्टिक आकृतीद्वारे दर्शविले जाऊ शकते आता आपण पाहू शकता की या समान इन्व्हर्टरसाठी येथे जसे लेआउट करण्याचे अनेक मार्ग असू शकतात मी दोन संभाव्य स्टिक आकृत्या दर्शविल्या आहेत जसे होते तसे थेट कनेक्ट करण्याऐवजी येथे म्हणा पूर्वी दर्शवित आहे हे प्रसार पी प्रसार आणि संपर्कासह एन प्रसार जेणेकरून कठीण आहे तर मी येथे मध्ये मेटल लाईन दाखवित आहे तर प्रत्यक्षात आपण करत आहात धातूच्या संपर्काचे प्रसार आणि धातूचे आउटपुट घेणे आता असे करण्याऐवजी अनुलंब करण्याऐवजी आपण हे असे देखील करू शकता प्रसार आणि पाली हे हे पी प्रसार आणि एन प्रसार आपण त्यांना आडवे ठेवू शकता आणि त्याऐवजी 2 विभाग पॉलीसिलिकॉन आहेत आपण पॉलिसिलिकॉनचा एकच उभ्या विभाग ठेवू शकता त्या दोघांनाही ओलांडत जाईल तर लेआउट तयार करण्याचे अनेक मार्ग आहेत तर तेथे आपला लेआउट असणे आवश्यक आहे क्षेत्रातील कॉम्पॅक्ट लहान जर हे सेकंद पहिल्यापेक्षा चांगले असेल तर कारण आपण येथे आहात येथे लेआउटची उंची उजवीकडे होत होती चला तर मग पाहू हे आम्ही आधीच नमूद केले आहे हे आपले इन्व्हर्टर आहे अवलंबून आहे हे आपले स्टिक आकृती आहे आपण 1 किंवा 0 लागू करत असलात तरी एक ट्रान्झिस्टर चालविते आणि आउटपुट देईल फक्त इनपुटची प्रशंसा होईल चला आणखी काही उदाहरणे पाहूया तर मी येथे सीएमओएस नॅन्ड गेट दर्शवित आहे तर तुम्ही पहा सीएमओएस स्तरीय योजनाबद्ध असे आहे पुल अपमध्ये 2 पी प्रकारचे ट्रान्झिस्टर आहेत आणि 2 मी म्हणजे पुल डाउन मध्ये एन टाइप ट्रांझिस्टर आता पुन्हा ही एक अद्वितीय गोष्ट नाही म्हणून माझ्याकडे आहे हे लक्षात घेण्यासाठी एक शक्य स्टिक आकृती दर्शविली तर या ए आणि बी ट्रान्झिस्टरसाठी २ आहेत पी प्रसारणाचे विभाग आपण पाहू शकता हा ए ट्रान्झिस्टर तयार करून येथे ओलांडत आहे बी ओलांडत आहे हे ट्रांझिस्टर तयार करीत आहे आणि हे या बिंदूत कनेक्ट होत आहेत 2 मिळत आहेत कनेक्ट केलेले आहे आणि नंतर तेथे धातूचे कनेक्शन आहे जे त्यास पुल डाउन नेटवर्कशी जोडते तेथे एक धातू कनेक्शन आहे तर नेटवर्क ड्रॉप डाउन मध्ये अनुलंबरित्या हे एन पसरते हा ए प्रथम तयार करणे पार करीत आहे येथे ट्रान्झिस्टर आणि बी येथे दुसरा ट्रांजिस्टर तयार करीत आहे तर तुम्ही हे पाहू शकता एखाद्या आर्टवर्क करण्यासारखे हा एक मार्ग आहे म्हणून हे तयार करण्याचे बरेच मार्गरचना आहेत तर आपल्याला या नेटलिस्टशी संबंधित असेल आणि आपल्याला ते तयार करावे लागेल वेगवेगळ्या स्तरांवर कनेक्शन जेणेकरुन आपण ट्रान्झिस्टर तयार करू शकता आपण तयार करू शकता व्हीडीडी आणि ग्राउंड आणि आउटपुट आणि इनपुटशी कनेक्शन चला आणखी एक उदाहरण घेऊ नॉर गेट तर उत्तर गेट असे दिसते तर तुम्हाला नॅन्ड दिसेल आणि एनओआर लेआउट फक्त आरक्षित आहेत पी प्रकार जे वरील प्रमाणे होते त्यामुळे त्याला आरसा आवडेल क्षैतिज अक्ष बद्दल प्रतिमा तर लेआउट असे होते तर आता एन प्रकार ट्रान्झिस्टर आहेत समांतर मध्ये येत पी प्रकार ट्रान्झिस्टर मालिकेत येत आहेत तर आता जर मुद्दा असेल तर तेथे अधिक जटिल दरवाजे आहेत अशी परिस्थिती पहा आपण अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करीत आहात समजा येथे एक उदाहरण घेऊ समजा आपण एखादे फंक्शन कार्यान्वित करत आहोत ए बी व्ही सी जसे आपण करू या एकदा बघा तर आम्ही एक फंक्शन कार्यान्वित करीत आहोत ए बी व्ही सी आता नक्की हे सीएमओएस स्तरीय सर्किट काय असेल यासाठी आकृती येथे एक पुल अप आणि पुल डाउन नेटवर्क असेल मी तुम्हाला पुल दर्शवितो प्रथम नेटवर्क डाउन पुल डाउन नेटवर्कमध्ये असे ट्रान्झिस्टर असतील जिथे ए आणि बी मालिकेत येणार आहे सी समांतर येत आहे पण पुल अप नेटवर्क मध्ये ते होईल यापैकी फक्त ड्युअल ड्युअल म्हणजे हे आपल्या सी असेल ते मालिकेत येईल आणि नंतर ए बी व्ही सी येईल असे काहीतरी समांतर येत आहे तर तुम्ही येथून आउटपुट घ्या तर हे फंक्शन ज्या प्रकारे कार्य करते त्याप्रमाणे हे असे आहे किंवा सी ही परिस्थिती खरी आहे याचा अर्थ असा की दोन्हीपैकी ए आणि बी 1 किंवा सी 1 आहे नंतर खाली खेचा नेटवर्क आयोजित करीत आहेत जर ए आणि बी दोन्ही 1 आहेत तर हा मार्ग चालू असेल जर सी 1 असेल तर हा मार्ग जाईल चालू ठेवा तर एफ ग्राउंडशी जोडले जाईल 'ए बी व्ही सी म्हणजे आपण डी मॉर्गन कायदा लागू केल्यास ते होईल असू ए बी व्ही सी आहे ए बी किंवा सी तर पुल अप नेटवर्क हे लागू करते तर जर आपण ए आणि बी त्यापैकी कोणीही 0 आहे म्हणजेच हे आयोजित करत आहे किंवा हे आयोजित करीत आहे आणि सी आहे 0 याचा अर्थ असा आहे की व्हीडीडी एफ शी कनेक्ट होईल तर आऊटपुट 1 होईल तर हा एक सीएमओएस स्तरीय योजनाबद्ध आहे जो आपण दिलेल्यापासून अगदी सहज फंक्शन व्युत्पन्न करू शकतो परंतु आपण पाहू शकता की लेआउट तितकी स्पष्ट असू शकत नाही तर एक लेआउट व्युत्पन्न करत आहे एकमेकांना ओलांडण्याशिवाय गुंतागुंतीचे कार्य करणे एक आव्हानात्मक कार्य आहे तर जर आपण याचे विश्लेषण करा ते योग्य दिसेल परंतु सर्वोत्तम कसे मिळवायचे हे अनियंत्रित कार्य दिले एक लेआउट जे खूप सोपे काम नाही तर तुम्ही समजू शकता येथे दोन ट्रान्झिस्टर आहेत पुल अप मध्ये येत नंतर येथे एक ट्रान्झिस्टर मालिका आणि ड्रॉप डाउन मध्ये ए आणि बी मध्ये आहेत समांतर मध्ये मालिका आणि सी तर आपले संपर्क भिन्न असू शकतात येथे एक मनोरंजक गोष्ट आहे हे पहा आपल्याला आवश्यक आहे येथे आणि मेटलवर संपर्क आपण येथे का आणत आहात कारण आधीपासूनच पॉलिझिलॉन वायर अशाच प्रकारे कार्यरत होते आणि जर आपण थेट हा प्रसार हिरवा वायर खाली आणला असेल तर येथे आणखी एक ट्रान्झिस्टर तयार झाले असते तिथे हिरवा आहे आणि हा लाल ओलांडत असेल तर आपल्याला या गोष्टींबद्दल काळजी घ्यावी लागेल तर सीएमओएस डिझाइनसाठी पिढी मी दाखवलेल्या या उदाहरणांप्रमाणेच सीएमओएस स्तरीय नेटलिस्ट हे अगदी सोपे आहे कोणतेही नकारात्मक कार्य दिल्यास सीएमओएस आपल्याकडे असल्यास असे सकारात्मक कार्य अंमलात आणू शकत नाही फ सारखे कार्य तुलना ए बी व्ही सी डी त्यामुळे एकच CMOS करा या अंमलबजावणी करू शकत नाही तर तुम्हाला प्रथम याची नोंद लागू करावी लागेल त्यानंतर पुन्हा इन्व्हर्टर द्या परंतु यामधून एका लेआउटमध्ये अनुवाद करणे सोपे नाही परंतु दरम्यानचे पाऊल आपल्यासाठी सोपे असू शकते ही टोपोलॉजी आपण थेट स्टिक आकृतीत नकाशावर बनविता आणि आपण वापरलेल्या स्टिक डायग्राममधून टोपोलॉजीशी संबंधित पत्रव्यवहार म्हणून आपण हे जे पाहता त्याचा लेआउट व्युत्पन्न करा मी हे एक उजवीकडे रेखाटलेल्या स्कीमॅटिकचे तर ते अंदाजे ए चे प्रतिनिधित्व करतात समान रचना तर आम्हाला हे जाणून घ्यायचे आहे आणि डिझाइन नियम यास मदत करतात आपण आहात एक लेआउट आहे आपण आपोआप लेआउट किंवा स्टिक आकृती लेआउट मध्ये रुपांतरित करू शकता वास्तविक लेआउट जेथे वायरची रुंदी आणि विभाजन परिभाषित केले आहे तर डिझाइन नियम तपासणी आपल्याला 2 गोष्टींमध्ये मदत करते लेआउटची स्वयंचलित निर्मिती आणि एक जसे की बर्याच परिवर्तनानंतर नंतर आपण लेआउटबद्दल बोलू तर काही प्रमाणात कॉम्पॅक्शन केल्यावर काही समस्या उद्भवू शकतात कुठेतरी चिपमध्ये आणि त्या एकाच समस्येमुळे संपूर्ण चिप अयशस्वी होऊ शकते तर येथे शेवटी अशा प्रकारच्या डिझाइन नियमात भिन्नता असल्याचे शोधण्यासाठी आपण डिझाइन नियम तपासणी देखील करु शकता उल्लंघन प्रत्यक्षात घडले आहे बरोबर म्हणून आपण आता पुढच्या व्याख्यानात या लेक्चरच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत लेआउट कॉम्पॅक्शनचे क्षेत्र कमी करण्याच्या वेगवेगळ्या मार्गांकडे पहात आहात